व्हाईट बॉक्स टेस्टिंग या व्याखानात आपले स्वागत आहे आपण आतापर्यंत काही ब्लॅक बॉक्स टेस्टिंग टेक्निक्स पाहिल्या आहेत आणि आता काही व्हाईट बॉक्स टेस्टिंग टेक्निक्स पाहण्यास सुरुवात करू व्हाईट बॉक्स टेस्टिंग मध्ये कोड स्ट्रक्चर चे निरीक्षण करून टेस्ट केसेस डेव्हलप केल्या जातात म्हणून याला स्ट्रक्चरल टेस्टिंग असेही म्हटले जाते व्हाईट बॉक्स टेस्टिंग मध्ये सुमारे डझन स्ट्रॅटेजिज आहेत आपण महत्वाच्या 6 7 स्ट्रॅटेजिज पाहू व्हाईट बॉक्स टेस्टिंग स्ट्रॅटेजिज़ अनेक आहेत त्यांना आपण साधारणपणे कव्हरेज बेस्ड आणि फॉल्ट बेस्ड स्ट्रॅटेजिज़ मध्ये वर्गीकृत करू शकतो कव्हरेज बेस्ड स्ट्रॅटेजि मध्ये टेस्ट केसेस काही प्रोग्राम एलिमेंट्स चे कव्हरेज प्राप्त करण्यासाठी डिझाइन केल्या जातात आपण स्टेटमेंटन्स कंडिशन्स किंवा डिसिशन्स कव्हर करण्याचा प्रयत्न करतो डिसिश़न कव्हरेजमध्ये इफ स्टेटमेंट वाइल स्टेटमेंट सारखे डिसिश़न इक्स्प्रेशन असतात टेस्ट केसेस नी हे सुनिश्चित केले पाहिजे की डिसिश़न ट्रू आणि फॉल्स दोन्ही वॅल्यूज घेते डिसिश़न टेस्टिंग द्वारे प्रोग्राम एलिमेंट कव्हर केला जाणे अपेक्षित असते फॉल्ट बेस्ड टेस्टिंग मध्ये आपण काही विशिष्ट प्रकारचे फॉल्ट शोधण्यासाठी टेस्ट केसेस डिझाईन करतो उदाहरणार्थ फॉल्ट असा असू शकतो की वेरीअबल चा डेटा टाइप चुकला असेल इंट चे फ्लोट किंवा फ्लोट चे इंट झाले असेल म्हणून अशा गोष्टी योग्यरित्या सापडल्या आहेत की नाही हे तपासण्यासाठी आपण फॉल्ट बेस्ड टेस्टिंग टेक्निक्स चा वापर करतो कव्हरेज बेस्ड टेस्टिंगमध्ये आपण प्रोग्राम एलिमेन्ट्स कव्हर करण्यासाठी टेस्ट केसेस डिझाईन करतो फॉल्ट बेस्ड टेस्टिंगमध्ये आपण विशिष्ट प्रकारच्या फॉल्टस ना लक्ष्य करतो आणि त्या प्रकारचे फॉल्टस आढळले आहेत का ते तपासतो जसे मी म्हणत होतो व्हाईट बॉक्स टेस्टिंग टेक्निक्स मोठ्या प्रमाणात आहेत येथे त्यापैकी काही सॅम्पल आहेत स्टेटमेंट कव्हरेज ब्रांच कव्हरेज पाथ कव्हरेज मल्टिपल कंडिशन्स कव्हरेज मल्टिपल कंडिशन्स डिसिश़न कव्हरेज multiple condition decision coverage म्युटेशन टेस्टिंग आणि डेटा फ्लो टेस्टिंग इत्यादी चला तर सर्वात सोप्या अशा स्टेटमेंट कव्हरेज बेस्ड टेस्टिंग पासून सुरुवात करूया पण त्याआधी काही सोप्या संकल्पना समजून घेण्याचा प्रयत्न करूया आम्ही एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे ती म्हणजे जर ब्लॅक बॉक्स टेस्टिंग पुरेशी केली असेल तर व्हाईट बॉक्स टेस्टिंग करण्याची आवश्यकता आहे का समजा आपण ब्लॅक बॉक्स टेस्टिंग सखोल केली आहे तर आपण व्हाईट बॉक्स टेस्टिंग वगळू शकतो का किंवा जर आपण व्हाईट बॉक्स टेस्टिंग सखोल केली असेल तर ब्लॅक बॉक्स टेस्टिंग वगळता येईल का तसे नाही करता येणार दोन्ही टेस्टिंग स्ट्रॅटेजिज एक्झिक्युट करणे आवश्यक आहे मग आपल्याला एक वैध कारण एक वैध पुरावा द्यावा लागेल जो हे स्पष्ट करेल कि जर तुम्ही ब्लॅक बॉक्स टेस्टिंग केली नाही तर तुम्हाला या प्रकारच्या समस्या उद्धभवू शकतात जर तुम्ही व्हाईट बॉक्स टेस्टिंग करत नसाल फक्त ब्लॅक बॉक्स टेस्टिंग कराल तर ब्लॅक बॉक्स टेस्टिंग सर्व प्रकारच्या बग्स शोधू शकणार नाही मला उदाहरणे द्यावी लागतील तुम्हाला काय वाटते की दोन्ही आवश्यक आहेत का आणि जर ब्लॅक बॉक्स आणि व्हाईट बॉक्स दोन्ही टेस्टिंग आवश्यक असतील तर तुम्हाला केवळ ब्लॅक बॉक्स टेस्टिंग द्वारे केवळ व्हाईट बॉक्स टेस्टिंग द्वारे शोधली जाऊ शकत नाहीत अशा बगच्या प्रकाराची उदाहरणे द्यावी लागतील मग आपण दावा करू शकतो की होय दोन्ही आवश्यक आहेत आता आपण ते पाहू ब्लॅक बॉक्स टेस्टिंग मध्ये आपण प्रत्यक्षात इनपुट डेटाचे एक मॉडेल तयार करतो आणि टेस्ट केसेस निर्माण करतो परंतु ते सॉफ्टवेअर फंक्शनालिटी डिस्क्रिप्शन किंवा रिक्वायरमेंट वर आधारित आहे आपल्याला कोड बद्दल कोणतीही कल्पना नसते कदाचित प्रोग्रामरने रिक्वायरमेंट नसलेला काही कोड लिहिला असेल जर एखादे विशिष्ट इनपुट कॉम्बिनेशन दिले गेले तर तो कोड सक्रिय होतो ते रिक्वायरमेंट मध्ये नमूद केलेले नाही म्हणून आपण ब्लॅक बॉक्स टेस्टिंग वापरून ते तपासू शकत नाही इनपुट व्हॅल्यूज काय आहेत हे देखील आपल्याला माहित नसते कारण इनपुट व्हॅल्यूज बऱ्याच असू शकतात आणि जोपर्यंत त्याबद्दल काही सिनॅरिओ किंवा इतर काहीतरी रिक्वायरमेंटमध्ये लिहिले नाही तोपर्यंत आपण त्या इनपुट व्हॅल्यूजची खरोखर टेस्टिंग करू शकत नाही ट्रोजन अशा प्रकारे इम्प्लमेन्ट केले जाऊ शकतात प्रोग्रामरने कोड लिहिला जेव्हा काही विशिष्ट इनपुट वॅल्यूज दिल्या जातात फक्त तेव्हाच तो कोड कार्य करतो आणि काही डेटा बाहेर पाठवतो वगैरे म्हणून ब्लॅक बॉक्स टेस्टिंग वापरून कोडमध्ये ट्रोजन आहेत की नाही हे तपासणे अशक्य आहे व्हाईट बॉक्स टेस्टींगचे काय व्हाईट बॉक्स टेस्टींग शोधू शकत नाही परंतु ब्लॅक बॉक्स टेस्टींगद्वारे शोधल्या जाऊ शकतात अशा प्रकारच्या बगचे तुम्ही उदाहरण देऊ शकता का व्हाईट बॉक्स टेस्टींगमध्ये आपण फक्त कोड बघतो आपण रिक्वायरमेंट डॉक्युमेंट पाहत नाही आपण रिक्वायरमेंट डॉक्युमेंट च्या आधारे टेस्ट केसेस ची डिझाईन करत नाही केवळ कोडच्या आधारावर आपण कोड स्ट्रक्चर ओळखतो आणि नंतर टेस्ट केसेस डिझाईन करतो पण जर कोडमध्ये काही फंक्शनेलिटीज ज्या तेथे असायला पाहिजे होत्या त्या विसरल्या असतील तर काय रिक्वायरमेंट डॉक्युमेंट मध्ये या इनपुट साठी ही क्रिया झाली पाहिजे हे स्पष्ट केले होते परंतु कोडमध्ये तो भाग नाही त्यासाठी कोणताही कोड नाही स्पष्टपणे फक्त कोड पाहून तुम्हाला माहित होणार नाही की काही फंक्शनेलिटीज गहाळ आहेत म्हणून दोन्ही ब्लॅक बॉक्स आणि व्हाईट बॉक्स टेस्टिंग आवश्यक आहेत आणि त्यांना कॉम्प्लिमेंटरी टेस्टिंग स्ट्रॅटेजिज म्हणतात व्हाईट बॉक्स टेस्टिंग मध्ये मुख्यतः कव्हरेज बेस्ड आणि फॉल्ट बेस्ड टेस्टिंग येते कव्हरेज बेस्ड टेस्टिंगमध्ये आपण अशा टेस्ट केसेस लिहितो ज्या प्रोग्राम मधील काही प्रोग्राम एलेमेंट्स कव्हर करतात आणि जर पुरेसे कव्हरेज प्राप्त झाले तर आपण त्या स्ट्रॅटेजि अंतर्गत टेस्टिंग पूर्ण झाली असे मानतो स्टेटमेंट कव्हरेज पाथ कव्हरेज इत्यादी उदाहरणे आहेत फॉल्ट बेस्ड टेस्टिंग मागे कल्पना अशी आहे की प्रोग्रामर सामान्यपणे करू शकणाऱ्या फॉल्टचे आपण प्रकार ओळखतो आणि नंतर ते फॉल्ट अस्तित्वात आहेत की नाही ते तपासतो याचे एक उदाहरण म्हणजे म्युटेशन टेस्टिंग प्रत्यक्षात त्यापैकी बरीच आहेत कव्हरेज बेस्ड टेस्टिंग मध्ये आपण लक्ष्यित केलेल्या विशिष्ट प्रोग्राम एलेमेंट्स वर अवलंबून भिन्न स्ट्रॅटेजिज आहेत उदाहरणार्थ स्टेटमेंट कव्हरेजमध्ये प्रोग्राम एलिमेंट स्टेटमेंट असते ब्रांच कव्हरेजमध्ये ज्याला डिसिश़न कव्हरेज असेही म्हटले जाते आपण प्रत्येक ब्रांच ट्रू आणि फॉल्स वॅल्यू गृहीत धरते की नाही ते तपासतो कंडिशन कव्हरेजला मल्टीपल कंडीशन कव्हरेज असेही म्हणतात येथे आपण कंपाऊंड कंडिशन्स च्या प्रत्येक कॉम्पोनन्ट कंडिशन ला तपासतो डिसिश़न एक्स्प्रेशन मध्ये c1 AND c2 OR c3 हि कंपाऊंड कंडिशन असू शकते यापैकी प्रत्येक c1 c2 c3 ट्रू आणि फॉल्स वॅल्यू घेते की नाही हे आपण तपासतो मल्टिपल कंडिशन्स कव्हरेजमध्ये इनपुट कंडिशन्सच्या सर्व संभाव्य जोड्यांचा विचार केला जातो पाथ कव्हरेज डिपेंडन्सी कव्हरेज वगैरे अशा स्ट्रॅटेजिज आहेत वेगवेगळ्या कव्हरेज स्ट्रॅटेजिज विविध प्रकारचे प्रोगाम एलिमेंट्स लक्ष्य करतात हे प्रोगाम एलिमेंटस स्टेटमेंट ब्रांच कंडिशन मल्टिपल कंडिशन्स सर्व संभाव्य कॉम्बिनेशन्स प्रोग्राम पाथ समाविष्ट आहे की नाही डेटा डिपेंडेन्सी असू शकतात व्हाईट बॉक्स टेस्टिंग साठी आपल्याकडे भिन्न स्ट्रॅटेजिज आहेत आणि प्रोग्राम एलिमेंटस कव्हरेजवर अवलंबून आपण वेगवेगळ्या व्हाईट बॉक्स टेस्टिंग स्ट्रॅटेजिज वापरण्याचा प्रयत्न करतो कव्हरेज बेस्ड टेस्टिंग मध्ये आपल्याकडे स्ट्रॉंग आणि वीक टेस्टिंगची कल्पना आहे जर एक स्ट्रॅटेजि काही प्रोग्राम एलिमेंटस कव्हर करत असेल आणि तीच स्ट्रॅटेजि दुसऱ्या कोणत्या तरी स्ट्रॅटेजि ने कव्हर केलेले सर्व प्रोग्राम एलिमेंटस कव्हर करण्याची हमी देते तर आपण पहिल्या स्ट्रॅटेजि ला हे स्ट्रॉन्गर कव्हरेज मानतो आणि जर ती फक्त प्रोग्राम एलिमेंटस चा काही सबसेट कव्हर करते तर त्याला आपण वीकर टेस्टिंग म्हणतो जर दोन स्ट्रॅटेजिज काही प्रोग्राम एलिमेंटस सामाईकपणे कव्हर करतात परंतु त्या व्यतिरिक्त इतर काही भिन्न प्रोग्राम एलिमेन्टस देखील कव्हर करतात तर त्यांना आपण कॉम्प्लिमेंटरी टेस्टिंग म्हणतो वीकर आणि कॉम्प्लिमेंटरी ची ही कल्पना आहे आता सर्वात सोपी टेस्टिंग स्ट्रॅटेजि स्टेटमेंट कव्हरेज टेस्टिंग पाहू येथे मुख्य हेतू प्रत्येक प्रोग्राम स्टेटमेंट एकदा तरी एक्झिक्युट होईल अशा पद्धतीने टेस्ट केसेस लिहिणे असा असतो चला एक साधी व्हाईट बॉक्स कव्हरेज बेस्ड स्टेटमेंट कव्हरेज स्ट्रॅटेजि पाहू स्टेटमेंट कव्हरेज टेस्टिंग मध्ये प्रत्येक स्टेटमेंट टेस्ट केसेसच्या संचांपैकी एका तरी टेस्ट केस द्वारे कव्हर केले जाणे आवश्यक आहे कारण जर एखादे स्टेटमेंट कमीतकमी एकदा तरी एक्झिक्युट झाले नाही तर त्या स्टेटमेंट मध्ये काही समस्या आहे का हे आपल्याला कळणार नाही येथे मुख्य कल्पना ही आहे म्हणून आपण टेस्ट केसेस एक्झिक्युट करत राहतो आणि स्टेटमेंट एक्झिक्युट होत आहेत की नाही ते निरीक्षण करतो जर सर्व स्टेटमेंट्स एक्झिक्युट होत असतील तर स्टेटमेंट कव्हरेज पूर्णपणे साध्य झाले आहे येथे आम्ही तेच लिहिले आहे जोपर्यंत स्टेटमेंट किमान एका टेस्ट केसेस साठी योग्यरित्या कार्य करत नाही तोपर्यंत ते पूर्णपणे कार्य करेल की नाही हे आपल्याला माहित नाही तसेच स्टेटमेंट कव्हरेजमध्ये समस्या अशी आहे की फक्त एका इनपुटसाठी स्टेटमेंट व्यवस्थित काम करते असे आढळले तर दुसर्या इनपुटसाठी देखील ते कार्य करेल याची हमी देता येणार नाही परंतु कमीतकमी तुम्हाला हे माहित असेल की ते स्टेटमेंट एका इनपुटसाठी चांगले कार्य करते आहे येथे आपल्याकडे पर्सेन्टज कव्हरड हे मेट्रिक आहे पर्सेन्टज स्टेटमेंट कव्हरड म्हणजे एकूण स्टेटमेन्टस संख्येच्या किती स्टेटमेन्टस एक्झिक्युट झालीत किती स्टेटमेंटस एक्झिक्युट झाली आहेत यावर अवलंबून तुम्ही 80 90 टक्के स्टेटमेंट कव्हरेज असे म्हणू शकता आणि साधारणपणे आपण 100 टक्के स्टेटमेंट कव्हरेजची अपेक्षा करतो जर आपल्याकडे अनरिचेबल कोड नसेल तर आपल्याला 100 टक्के स्टेटमेंट कव्हरेज हवे असते चला हे उदाहरण पाहू हे एक प्रसिद्ध अल्गोरिदम आहे इथे मी फक्त त्या अल्गोरिदम कोड घेतला आहे हे x आणि y असे दोन पॅरामीटर्स घेते मला वाटते की तुम्ही हे अल्गोरिदम अगोदरच ओळखले असेल हे प्रसिद्ध जीसीडी कॉम्पुटिंग युक्लिड अल्गोरिदम आहे येथे 6 स्टेटमेंटस आहेत आणि आपल्याकडे सर्व स्टेटमेंटस कव्हर होतील अशा टेस्ट केसेस असणे आवश्यक आहे सर्व स्टेटमेंटस कव्हर होत आहेत की नाही हे तपासण्यासाठी आपण एक टूल लिहू आणि gcurve सारखे ओपन सोर्स टूल्स देखील उपलब्ध आहेत परंतु आपण स्वतःचे टूल लिहू शकतो जे एक्झिक्युट झालेल्या स्टेटमेन्ट्स ची टक्केवारी किती आहे हे तपासेल आपण ते कसे करू आपण जेवढी स्टेटमेन्ट्स आहेत तेवढ्या साईझ चा एरे घेऊ शकतो आणि जेव्हा जेव्हा एखादे विशिष्ट स्टेटमेंट एक्झिक्युट होईल तेव्हा आपण एरेमधील संबंधित व्हेरिएबल सेट करू स्टेटमेंट कव्हरेज तपासण्याचे आपल्याकडे अनेक मार्ग असू शकतात त्यापैकी हा एक आहे म्हणून जर तिसरे स्टेटमेंट एक्झिक्युट झाले तर आपण एरेमध्ये संबंधित व्हेरिएबल सेट करू परंतु एक गोष्ट अशी आहे की जर कोड मध्ये ब्रांच स्टेटमेंट नसतील तर सर्व स्टेटमेंट्स कव्हर केली जातील आपण उत्तम टूल कसे लिहू शकू प्रोग्राम एक्सक्यूशन कोड ब्लॉक मधील सर्व स्टेटमेंट एक्झिक्युट करेल म्हणून आपल्याला फक्त ब्लॉक बद्दल विचार करण्याची आवश्यकता आहे सामान्यत स्टेटमेंट कव्हरेज मिळवण्यासाठी आपण प्रॅक्टिकल प्रोग्राममध्ये टेस्ट केसेस तयार करत नाही आपण 100 टक्के स्टेटमेंट कव्हरेज प्राप्त करेपर्यंत रँडम इनपुट वॅल्यूज देतो 4 5 ओळी सारख्या छोट्या प्रोग्राम साठी कोणत्या वॅल्यूज दिल्या जाव्यात हे शोधणे शक्य आहे जेणेकरून आपल्याला 100 टक्के स्टेटमेंट कव्हरेज मिळेल हा खूप छोटा प्रोग्राम आहे आणि या while लूप मध्ये प्रवेश करण्यासाठी हि लूप कंडिशन ट्रू असणे आवश्यक आहे म्हणून आपल्याला जो इनपुट द्यायचा आहे त्यामध्ये x y असणे आवश्यक आहे आणि नंतर आपल्याला x y असा इनपुट द्यावा लागेल ज्यामुळे प्रोग्राम एक्सक्यूशन येथे येऊ शकेल तसेच x y असा इनपुट द्यावा लागेल अगदी लहान प्रोग्रामसाठी टेस्ट सुइट डिझाइन करणे शक्य आहे जे सर्व स्टेटमेंट्स कव्हर करेल परंतु मोठ्या प्रोग्रामसाठी मी म्हटल्याप्रमाणे स्टेटमेंट कव्हरेज साध्य करण्यासाठी आपण टेस्ट केसेस तयार करत नाही आपण काही रँडम इनपुट देतो आणि किती कव्हरेज साध्य होते ते तपासत राहतो ओपन सोर्स टूल किंवा आपल्या स्वतःच्या टूल्स द्वारे आपण प्रत्येक वेळी टेस्ट केसेस एक्झिक्युट केल्यानंतर किती कव्हरेज प्राप्त झाले ते तपासू शकतो आणि 100 टक्के स्टेटमेंट कव्हरेज मिळेपर्यंत आपण रँडम इनपुट देत राहतो जर तुम्ही मॅन्युअली टेस्ट केसेस डिझाईन केल्या तर या लहान प्रोग्राम साठी या वॅल्यूज आपल्याला 100 टक्के स्टेटमेंट कव्हरेज मिळवून देऊ शकतात स्टेटमेंट कव्हरेज ही एक अतिशय सोपी स्ट्रॅटेजि आहे परंतु ती बग शोधण्यात कमी प्रभावी आहे कारण ती वीक व्हाईट बॉक्स टेस्टिंग स्ट्रॅटेजि आहे चला स्ट्रॉंग व्हाईट बॉक्स टेस्टिंग पाहू स्ट्रॉंग व्हाईट बॉक्स टेस्टिंग पैकी एक टेस्टिंग स्ट्रॅटेजि म्हणजे ब्रांच कव्हरेज किंवा डिसिश़न कव्हरेज डिसिश़न कव्हरेज मध्ये प्रत्येक ब्रांच कंडिशन ट्रू आणि फॉल्स वॅल्यूज गृहीत धरेल अशा पद्धतीने टेस्ट केसेस डिझाईन केल्या जातात म्हणून जेव्हा आपल्याकडे if while for वगैरे डिसिश़न स्टेटमेंट असतात तेव्हा आपण प्रत्येक डिसिश़न स्टेटमेंट ट्रू आणि फॉल्स दोन्ही वॅल्यूज गृहीत धरते की नाही हे तपासतो त्यानंतर आपण 100 टक्के ब्रांच कव्हरेज साध्य केले आहे असे मानतो या प्रोग्राम मध्ये while if अशी ब्रांच डिसिशन्स स्टेटमेंट्स आहेत if ट्रू आणि फॉल्स दोन्ही वॅल्यूज घेईल while ट्रू आणि फॉल्स दोन्ही वॅल्यूज घेईल अशा टेस्ट केसेस ची आपल्याला आवश्यकता आहे जर दोन्ही इक्स्प्रेशन ट्रू आणि फॉल्स वॅल्यूज घेत असेल मग ब्रांच कव्हरेज साध्य झाले आहे असे म्हणता येईल लहान प्रोग्राम करता आपण ब्रांच कव्हरेज मिळवण्यासाठी टेस्ट केसेस लिहू शकतो आपण पाहू शकतो की वॅल्यूज चा हा संच त्या दोन्ही कंडिशन्स ट्रू आणि फॉल्स ठरवू शकतो परंतु मोठ्या क्लिष्ट प्रोग्राम करता ब्रांच कव्हरेज प्राप्त करण्यासाठी टेस्ट केसेस डिझाईन करणे खूप कठीण आहे प्रत्यक्षात ब्रांच कव्हरेज मिळविण्यासाठी कोणीही टेस्ट केसेस डिझाईन करत नाही ते रँडम इनपुट व्हॅल्यूज देतात आणि एक कव्हरेज टूल असते जे ब्रांच कव्हरेजची तपासणी करते किती ब्रांच कव्हरेज साध्य झाले आहे हे तपासण्यासाठी एक टूल लिहिणे खूप सोपे आहे आणि ओपन सोर्स टूल्स देखील उपलब्ध आहेत जे साध्य झालेल्या ब्रांच कव्हरेज चा रिपोर्ट देऊ शकतात प्राप्त झालेले पर्सेन्टज ब्रांच कव्हरेज म्हणजे एक्सक्यूट झालेल्या ब्रांचची संख्या शक्य असलेल्या एकूण ब्रांच ची संख्या युक्लिड जीसीडी प्रोग्राम मध्ये दोन ब्रांच कंडिशन्स आहेत म्हणून आपल्याकडे संभाव्य चार ब्रांच आउटकम असतील आणि त्यापैकी किती ब्रांचेस एक्झिक्युट झाल्या आहेत यावर अवलंबून आपल्याकडे 1 4 25 टक्के किंवा 2 4 50 टक्के किंवा 75 टक्के 100 टक्के ब्रांच कव्हरेज असू शकते दोन व्हाईट बॉक्स टेस्टिंग स्टेटमेंट कव्हरेज आणि ब्रँच कव्हरेज स्ट्रॅटेजिज वर चर्चा केल्यानंतर आपण कोणत्या स्ट्रॅटेजि ला स्ट्रॉंग टेस्टिंग म्हणू शकतो कारण जर तुम्ही स्ट्रॉंग टेस्टिंग करत असाल तर तुम्हाला वीक टेस्टिंग करण्याची गरज नाही स्ट्रॉंग टेस्टिंग ने वीक टेस्टिंग द्वारे कव्हर केलेले सर्व प्रोग्राम एलेमेंट्स कव्हर केले असतील आणि म्हणून जोपर्यंत आपण एक स्ट्रॉंग टेस्टिंग करत आहोत तोपर्यंत आपल्याला सर्व वीक टेस्टिंग करण्याची गरज नाही फक्त एक स्ट्रॉंग टेस्टिंग पुरेसे आहे ब्रांच आणि स्टेटमेंट कव्हरेज मध्ये कोणती स्ट्रॉंग टेस्टिंग आहे जर तुम्हाला ब्रांच कव्हरेज स्ट्रॉंग आहे हे दाखवायचे असेल तर तुम्हाला हे दाखवावे लागेल की ब्रांच कव्हरेज स्टेटमेंट कव्हरेजची हमी देते आणि आपल्याला हे देखील दाखवावे लागेल की स्टेटमेंट कव्हरेज संपूर्ण ब्रांच कव्हरेज प्राप्त करत नाही म्हणजेच किमान एक ब्रांच अशी आहे जी स्टेटमेंट कव्हरेजद्वारे कव्हर केली जात नाही अन्यथा ते समान असतील आपण ते कसे दाखवू शकतो आपण येथे एक आर्ग्युमेण्ट देऊ शकतो की स्ट्रॉंग टेस्टिंग मध्ये आपल्याला हे दाखवावे लागेल की त्यात वीक टेस्टिंग चे सर्व प्रोग्राम एलेमेंटस कव्हर केले आहेत आपण असे म्हणू शकतो की प्रत्येक स्टेटमेंट कोणत्या तरी ब्रांच मध्ये आहे म्हणून जर सर्व ब्रांचेस कव्हर केल्या असतील तर सर्व स्टेटमेंट्स कव्हर केले गेले असावेत मी आर्ग्युमेण्ट पुन्हा सांगतो प्रत्येक स्टेटमेंट कोणत्या तरी ब्रांच मध्ये आहे म्हणून जर सर्व ब्रांचेस कव्हर केल्या असतील तर सर्व स्टेटमेन्टस कव्हर केली गेली असावीत हे ब्रांच कव्हरेज स्टेटमेंट कव्हरेज साध्य करु शकते ते दर्शवते परंतु स्टेटमेंट कव्हरेज ब्रांच कव्हरेज साध्य करत नाही हे आपण कसे दर्शवू त्यासाठी आपल्याला किमान एक उदाहरण द्यावे लागेल जिथे आपण दाखवू की मिळवलेले स्टेटमेंट कव्हरेज ब्रांच कव्हरेज साध्य करत नाही यामुळे स्टेटमेंट कव्हरेज ब्रांच कव्हरेज साध्य करत नाही हे स्पष्ट होईल माझ्याकडे उदाहरण लिहिलेली स्लाइड नाही आहे परंतु स्टेटमेंट कव्हरेज द्वारे ब्रांच कव्हरेज मिळत नाही हे सांगण्यासाठी एक साधे उदाहरण पाहू जर a b असल्यास काहीतरी प्रिंट करुया येथे a b पेक्षा मोठे असल्यास printf एक्झिक्युट होईल a च्या कोणत्याही वॅल्यूसाठी जी b पेक्षा जास्त आहे आपल्याला स्टेटमेंट कव्हरेज प्राप्त होईल परंतु डिसिश़न कव्हरेज किंवा ब्रांच कव्हरेज साध्य होणार नाही कारण त्यासाठी लागणारी a ची वॅल्यू b एवढी किंवा त्यापेक्षा कमी अशी एक टेस्ट केस आपल्याला आवश्यक आहे a ची वॅल्यू b पेक्षा जास्त हि टेस्ट केस स्टेटमेंट कव्हरेज प्राप्त करते परंतु ब्रांच कव्हरेज प्राप्त करत नाही आणि स्टेटमेंट कव्हरेज ब्रांच कव्हरेज प्राप्त करत नाही हे दर्शविण्यासाठी ते एक चांगले उदाहरण आहे विविध कव्हरेज देणारी अनेक टूल्स उपलब्ध आहेत कव्हरेज स्टेटमेंट कव्हरेज ब्रांच कव्हरेज देऊ शकणारी ओपन सोर्स टूल्स देखील आहेत काही टेस्ट केसेस एक्झिक्युट झाल्यानंतर हे टूल कोणत्या पॅकेजसाठी किती लाइन कव्हरेज ब्रांच कव्हरेज साध्य केले आहे हे दाखवते एवढेच नाही तर हे कोणती स्टेटमेंट्स एक्झिक्युट झाली नाहीत हे देखील दाखवते जर आपण ब्रांच कव्हरेज करत असू तर तुम्हाला आधीच सांगितलल्या प्रमाणे आपल्याला स्टेटमेंट कव्हरेज करण्याची गरज नाही परंतु एखाद्या प्रोग्राम मध्ये १०० टक्के ब्रांच कव्हरेज साध्य केले तरीही बग अस्तित्वात असू शकतात का त्या कोणत्या बग्स असतील आपण शंभर टक्के ब्रांच कव्हरेज मिळवले तरीही अस्तित्वात असलेल्या बगचे उदाहरण देऊ शकू का त्या बग्स ची टेस्टिंग होईल अशी व्हाईट बॉक्स टेस्टिंग स्ट्रॅटेजि आपण कशी तयार करू चला एक उदाहरण पाहू आपल्याकडे येथे एक कंडिशनल स्टेटमेंट आहे जर digit high ट्रू आहे OR digit low फॉल्स 1 असेल तर काहीतरी एक्शन होईल ब्रांच कव्हरेजसाठी जर यापैकी एक पॅरामीटर ट्रू असेल समजा digit high ट्रू आहे आणि आपण digit low साठी ट्रू किंवा फॉल्स सेट करू शकतो तर ब्रांच कव्हरेज साध्य होईल जेव्हा digit high फॉल्स असते digit low साठी ट्रू किंवा फॉल्स सेट केले जाते तेव्हा या ब्रांच साठी ट्रू आणि फॉल्स दोन्ही साध्य होईल येथे OR कंडिशन आहे म्हणून जोपर्यंत हे फॉल्स आहे येथील ट्रू किंवा फॉल्स हे संपूर्ण एक्स्प्रेशन ट्रू आणि फॉल्स बनवेल आणि म्हणून ब्रांच कव्हरेज साध्य केले जाईल परंतु जर आपल्याकडे एखादी बग असेल जी digit high फॉल्स असेल तरच समोर येते तेव्हा काय होईल आपण digit high ट्रू आणि digit low हे ट्रू आणि फॉल्स असे ठेवून ब्रांच कव्हरेज प्राप्त करतो पण जर digit high फॉल्स असेल तेव्हाच बग येत असेल तर मग काय त्यामुळे 100 टक्के ब्रांच कव्हरेज हि बग शोधण्यात सक्षम होणार नाही जेव्हा आपल्याला कंडिशन कव्हरेज प्राप्त करायचे असते तेव्हा आपण कोणत्या प्रकारच्या टेस्टिंग स्ट्रॅटेजि वापरतो याला मल्टीपल कंडीशन कव्हरेज असेही म्हणतात प्रत्येक कंडिशन ट्रू आणि फॉल्स वॅल्यू घेते म्हणून जेव्हा एक्स्प्रेशन मध्ये फक्त एकच कंडिशन असते तेव्हा ब्रांच कव्हरेज आणि कंडिशन कव्हरेज सारखे असते परंतु जेव्हा अनेक कंडिशन्स असतात कंडिशनल एक्स्प्रेशन मध्ये सब कंडिशन्स असतात तेव्हा फक्त ब्रांच कव्हरेज सर्व बग शोधण्यात सक्षम होऊ शकत नाही आपल्याला प्रत्येक कॉम्पोनन्ट कंडिशन्स विचारात घ्याव्या लागतील प्रत्येक सब कंडिशन्स ना ट्रू आणि फॉल्स वॅल्यूज द्याव्या लागतील c1 AND c2 OR c3 हे एक उदाहरण पाहू कंडिशन कव्हरेजमध्ये आपल्याकडे c1 ट्रू आणि फॉल्स c2 ट्रू आणि फॉल्स आणि c3 ट्रू आणि फॉल्स असणे आवश्यक आहे मल्टीपल कंडीशन कव्हरेज मध्ये आपल्याला c1 c2 c3 च्या सर्व संभाव्य कॉम्बिनेशन्स चा विचार करावा लागेल ट्रू ट्रू ट्रू ट्रू फॉल्स ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू वगैरे प्रत्येक कंडिशन कॉम्बिनेशन्स चा विचार करणे आवश्यक आहे आणि मल्टीपल कंडीशन साठी जर n कॉम्पोनन्ट कंडिशन्स असतील आणि प्रत्येक ट्रू आणि फॉल्स अशी दोन वॅल्यू घेत असेल तर आपल्याला 2n संभाव्य टेस्ट केस ची आवश्यकता असेल बेसिक कंडिशन टेस्टिंग मध्ये प्रत्येक कंडिशन कमीत कमी ट्रू आणि फॉल्स वॅल्यू घेत आहे का याची आपण टेस्टिंग करतो आपण सर्व संभाव्य कंडिशन कॉम्बिनेशन्स घेत नाही जर c1 AND c2 OR c3 ही कंडिशन असेल तर जोपर्यंत हे ट्रू ट्रू ट्रू आणि फॉल्स फॉल्स फॉल्स आहे बेसिक कंडिशन टेस्टिंग साध्य होईल कारण प्रत्येकाने ट्रू आणि फॉल्स वॅल्यू घेतली आहे आपल्याकडे एक टेस्ट केस ट्रू फॉल्सट्रू आणि फॉल्स ट्रू फॉल्स असू शकते हि टेस्ट केस प्रत्येक कंडिशन ट्रू आणि फॉल्स या दोन्ही वॅल्यूज घेते हे सुनिश्चित करेल या कंडिशन साठी वॅल्यूज ची संख्या 2 n आहे जर येथे n बेसिक कंडिशन्स असतील तर आपल्याला 2 n ट्रुथ वॅल्यूज ची आवश्यकता असेल आणि पर्सेन्टज कव्हरड म्हणजे सर्व बेसिक कंडिशन्स द्वारे घेतलेल्या ट्रुथ वॅल्यूज २ बेसिक कंडिशन्स ची संख्या जर आपण याची ब्रांच टेस्टिंग बरोबर तुलना केली तर ब्रांच टेस्टिंग ही प्रत्यक्षात सर्वात सोपी कंडिशन टेस्टिंग स्ट्रॅटेजि आहे जिथे आपण संपूर्ण कंडिशन चा रिज़ल्ट ट्रू किंवा फॉल्स गृहीत धरतो आपण प्रत्येक कॉम्पोनन्ट कंडिशन ने ट्रू आणि फॉल्स वॅल्यू घेतल्या आहेत का हे सुनिश्चित करत नाही ब्रांच टेस्टिंग ही सर्वात सोपी कंडिशन स्ट्रॅटेजि आहे आणि बेसिक कंडिशन ही ब्रांच टेस्टिंग पेक्षा स्ट्रॉंग टेस्टिंग स्ट्रॅटेजि आहे आणि ते दाखवणे खूप सोपे असेल येथे आपल्याकडे ही हाइरार्की आहे स्टेटमेंट कव्हरेज ही वीकेस्ट टेस्टिंग आहे मग आपल्याकडे डिसिश़न किंवा ब्रांच कव्हरेज आहे मग बेसिक कंडीशन कव्हरेज आणि नंतर मल्टीपल कंडीशन कव्हरेज आहे बेसिक कंडीशन कव्हरेज मध्ये प्रत्येक कंपोनंन्ट कंडिशन ट्रू आणि फॉल्स वॅल्यू घेते तर मल्टीपल कंडीशन कव्हरेज मध्ये आपल्याला कंपोनंन्ट कंडिशन्स च्या सर्व संभाव्य कॉम्बिनेशन्स ची आवश्यकता असते म्हणून जर तुम्ही मल्टीपल कंडिशन कव्हरेज करत असाल तर तुम्हाला बेसिक कंडीशन कव्हरेज डिसिश़न कव्हरेज स्टेटमेंट कव्हरेज यापैकी कोणतीही करण्याची गरज नाही मग तुम्ही म्हणाल की फक्त मल्टिपल कंडीशन कव्हरेज का करू नये जेव्हा एक्स्प्रेशन मधील कॉम्पोनन्ट कंडिशन्स ची संख्या मोठी असते तेव्हा आपल्याला बऱ्याच टेस्ट केसेस आवश्यकता असते अशी एक्स्प्रेशन अनेक अँप्लिकेशन्स मध्ये आढळतात उदाहरणार्थ एम्बेडेड कंट्रोल अँप्लिकेशन्स आपल्याकडे 20 किंवा 25 व्हेरिएबल्स समावेश असलेली कंडिशनल एक्स्प्रेशनस असू शकतात आणि त्यावेळी आपल्याला 220 टेस्ट केसेस ची आवश्यकता असेल हे खूप आहे मग आपण ती परिस्थिती कशी हाताळू आपण मल्टीपल कंडीशन टेस्टिंग इतकीच प्रभावी टेस्ट केसेस ची संख्या एक्स्पोनेंशिअल पेक्षा कमी अशी प्रभावी टेस्टिंग साध्य करू शकतो का एमसीडीसी टेस्टिंग मल्टीपल कंडीशन डिसिश़न कव्हरेज टेस्टिंग याबद्दलच आहे जिथे आपण मल्टीपल कंडीशन कव्हरेज इतकीच बग डिटेक्शन केपबिलिटी प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो आपण 100 टक्के MCDC कव्हरेज साध्य करण्यासाठी आवश्यक असलेल्या टेस्ट केसेस ची संख्या कमी करण्याचा प्रयत्न करतो यात आश्चर्य नाही की MCDC एक अतिशय लोकप्रिय व्हाईट बॉक्स टेस्टिंग स्ट्रॅटेजि आहे सॉफ्टवेअर एकसेप्ट होण्यासाठी प्रोग्राममध्ये MCDC कव्हरेज असणे आवश्यक आहे असे अनेक प्रमाणित एजन्सींनी अनिवार्य केले आहे कारण ही स्ट्रॅटेजि अनावश्यकपणे टेस्ट केसेस ची संख्या न वाढवता मल्टिपल कंडीशन टेस्टिंग इतकीच बग शोधण्यात सक्षम आहे पुढच्या व्याख्यानात आपण MCDC टेस्टिंग मल्टिपल कंडीशन डिसिश़न कव्हरेज पाहू आणि तेथे काय समाविष्ट आहे टेस्ट केसेस कशा डिझाइन केल्या जातात आणि मूलभूत संकल्पना काय आहेत ते पाहू